हॅलो एवेरिवन डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर या विषयाच्या लेक्चर सीरिजमध्ये आपले स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण रिस्क पर्सेप्शन अँड डिजास्टर रिस्क प्रिपेअरनेस या मुद्द्यावर फोकस करू या मुद्द्याची गरज का आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो तसेच आपण रिस्क प्रिपेअरनेस वर देखील फोकस करू रिस्क पर्सेप्शन बद्दलचा मिटिगेशन व्यतिरिक्त क्रिटिकल रोल मी तुम्हाला प्रिपेअरनेस प्रमोट करताना सांगतो मी शुभज्योती समादार डिजास्टर प्रिवेंशन रिसर्च इन्स्टिट्यूट क्योटो युनिव्हर्सिटी जपान आपल्याला माहिती आहेत की नॅचरल हजार्ड सोबत इतरही हजार्ड असतात उदाहरणार्थ फ्लड किंवा वोलकॅनो त्यासोबतच डिजास्टर संबंधित नसलेले इतरही हजार्ड असतात परंतु व्यापक दृष्टीकोनातून पाहताना आपल्याकडे स्मोकिंग किंवा जीएमओ असू शकेल तुम्ही स्मोकिंग करत असाल तर काही प्रमाणात रिस्क नक्कीच असते तुम्ही स्वतःला फुफ्फुसाचा कॅन्सर Lung cancer संबंधित एंगेज करत आहात फ्लड परिस्थितीत गरीब किंवा व्हलनेरलॅबल लोक जास्त एफ्फेक्टड होतात तसेच भूकंप आणि त्सुनामी परिणामांमुळे आणि फुकुशिमासारखे अणुऊर्जा दुर्घटना अशा प्रकारचे प्रश्न नाटिकला इम्पॅक्ट ठरू शकते आपल्याकडे अशा प्रकारची रिस्क मान्य करण्यात आली आहे डिजास्टर रिस्क कडे पाहताना पर्टिक्युलरर्ली आशिया खंड हॉट स्पॉट नक्कीच आहे म्हणजे जगातलं सगळ्यात जास्त डिजास्टर प्रोन रिजन आहे जगातला इतर कोणताही भाग डिजास्टर मुळे इतका एफ्फेक्टड झाला नाही नॅचरल डिजास्टर पर्टिक्युलरर्ली भूकंपाचा ज्वालामुखीचा उद्रेक पूर याचा विचार करता आशिया खंड हा जगातील सर्वात असुरक्षित आणि सर्वात आपत्तीग्रस्त प्रदेश आहे आणखी एक गोष्ट म्हणजे अर्बन पॉप्युलेशन जगातील अर्बन पॉप्युलेशन डॉमिनेट करत आहे 1950 दशकात जगातील टोटल पॉप्युलेशन पैकी केवळ 29 7 पॉप्युलेशन अर्बन पॉप्युलेशन होते परंतु 2030 पर्यंत हा आकडा 61 1 पर्यंत वाढण्याचे शक्यता गृहीत धरण्यात आली आहे याचा अर्थ असा आहे की जास्तीत जास्त लोक अर्बन एरियामध्ये राहणारे असतील आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या डिजास्टर ला एक्सपोज झालेले असतील ग्राफ मध्ये तुम्ही पाहु शकता की भूकंप पूर वादळ हे 1950 ते 2000 पर्यंत कसे वाढत गेले आहे हे निश्चितच आहे की पूर वाढत आहे आणि वादळ देखील वाढत आहे तर भूकंप तुलनेने समान आहे परंतु जगातील नॅचरल डिजास्टर खरोखर वाढत आहे जगात केवळ डिजास्टर वाढत नसून इकॉनोमिक लॉस आणि त्याचा सोशल इम्पॅक्ट वाढत आहे ग्राफ मध्ये तुम्ही पाहु शकता की 1950 ते 2000 पर्यंत इकॉनोमिक लॉस किंवा झालेला लॉस संबंधित ट्रेंड वाढतच आहे सध्या जगात काय ट्रेंड सुरू आहे लार्जे कॅटस्ट्रॉफिक डिजास्टर येण्याची शक्यता आहे 2011 मध्ये जपान सारख्या देशात आलेल्या मोठ्या डिजास्टर मध्ये नक्कीच वाढ होणार आहे पण ती अत्यंत तीव्र होती 60 आणि 90 च्या दशकात डिजास्टर साठी इंटरनॅशनल मदत 1 3 प्रमाणात चालविल्या गेल्या तर 60 आणि 90 च्या दशकात डिजास्टर मुळे होणारे इकॉनोमिक लॉस 1 9 प्रमाणात होते 1960 ते 1990 च्या दशकांमध्ये इन्शुरन्स लॉस 116 या हायर रेट प्रमाणे वाढला आहे हे नंबर्स अमेझिंग अचंबित किंवा आश्चर्यकारक करणारे आहेत त्या ठिकाणी काय घडत आहे खऱ्या आयुष्यात नेमके काय घडत आहे डिजास्टर चा नेमका इम्पॅक्ट काय आहे त्यासंबंधित फॅक्ट काय आहेत मी तुम्हाला छोट्या प्रमाणात डेटा देत आहे पण वेळेचे बंधन विचारात घेता मी मोठ्या प्रमाणावर चा डेटा देखील देऊ शकतो सध्यातरी आपण छोट्या डेटा वर फोकस करून तो डेटा आपल्याला कोणते पॉईंट क्लिअरली सांगत आहे ते समजून घेऊ सध्यातरी जास्तीत जास्त लोक बिल्डिंग आणि सेटलमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या हजार्ड ला एक्सपोज झालेले आहेत जास्त प्रमाणात अर्बन एरिया तयार होत असून जास्तीत जास्त पॉप्युलेशन त्या एरिया मध्ये राहत आहे एकाच प्रकारच्या पॉकेट वर कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे जास्तीत जास्त लोक नक्कीच रिस्क ला एक्सपोज झालेले आहेत लोकांची कपॅसिटी कॅरॅस्टिक्स फीचर सेटलमेंट कॅरॅस्टिक्स ज्याप्रकारे ते घडत आहे जगात ज्याप्रमाणे डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये अनप्लान पद्धतीने डेव्हलपमेंट होत असल्याबद्दलची नाराजी इत्यादी पर्टिक्युलरली आशिया खंडात लोक आधीपेक्षा जास्त व्हलनेरलॅबल झाले आहेत सगळ्यात महत्त्वाचे फायडिंग म्हणजे स्ट्रक्चरल मेजर्स इंजीनियरिंग मेजर्स देखील महत्त्वाचे आहेत परंतु पुरेसे नाहीत आपण डाइक्स ब्रिजेस पूल डॅम धरणे तयार करू शकता याप्रमाणे स्ट्रक्चरल मेजर्स सारख्या बर्याच गोष्टी तुम्ही तयार करू शकता परंतु डिजास्टर प्रोटेक्शन आणि मिटिगेशन करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या विकासासाठी त्या अत्यंत आवश्यक आहेत पण ते पुरेसे नाही 2011 मधील जपान किंवा 1995 मधील कोबे भूकंप हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे जपानने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या विकासावर जबरदस्तीने गुंतवणूक केली जपान प्रमाणेच आपण भारत देशात खूप प्रयत्न करीत आहोत परंतु तरीही हे निश्चित आहे की स्ट्रक्चरल उपाययोजना करून आपण समुदायांना केवळ लवचिक बनवू शकत नाही निसर्ग आपल्यापेक्षा सामर्थ्यवान आहे म्हणूनच जर तुम्ही निसर्गाचे नेहमीच शोषण करीत असाल तुम्ही जिथे रहायला नको तेथेच राहत असाल तर स्ट्रक्चरल उपाय पुरेसे नाहीत तर मग आपण काय करायला हवे जास्तीत जास्त लोकांमध्ये रिस्क अवेअरनेस वाढवायला हवा लोकांमध्ये प्रिपेअरनेस प्रमोट करायला हवा आपल्याला सज्जतेची जाहिरात करणे आवश्यक आहे एखादी मोठी डिझास्टर त्सुनामी उद्भवली असेल तर किनारी बाजूने राहणारे लोकांकडे इतर कोणताही पर्याय नाही त्यांनी पटकन त्यांची जागा रिकामी करायला हवी ही एक छोटी गोष्ट आहे परंतु किनारी बाजूने राहणारे लोक नेहमी तसे करत नाही सध्या काय घडत आहे तर आपल्याला प्रिपेअरनेस वर फोकस करायला हवा लोकांमध्ये रिस्क गव्हर्नन्स प्रिपेअरनेस प्रमोट करायला हवा तसे करण्यासाठी आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात स्मॉल स्मॉल काउंटर मेजर्स आहेत प्रिपेअरनेस प्रमोट करणे खूप मोठा इशू नाही आपण लोकांना फ्लड ईन्शुरन्स विकत घेण्यासाठी किंवा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये जागा रिकामी करण्यासाठी मोटिवेट करू शकतो रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या सिंपल टेक्नॉलॉजीचा वापर वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट साठी करता येऊ शकतो आपण इंडिविदुलस पद्धतीने इको फ्रेंडली हाऊस किंवा एनर्जी सेविंग हाऊस यासारखे स्मॉल मेजर्स करू शकतो एक्सीडेंट टाळण्यासाठी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे परंतु जेव्हा आपण एका व्यक्तीला विचारत असता तेव्हा हे एक मोठे आव्हान असते एक घर ते म्हणाले ठीक आहे मी हे सोलर पावर एनर्जी सेविंग माझ्या घरात करू शकतो मी सोलर पॅनेल ठेवू शकतो परंतु माझा प्रयत्न खूपच कमी आहे जर मी हे केले तर ते या समाजातील प्रिपेअरनेसला चालना देत नाही कारण माझा प्रयत्न फारच कमी आहे मी हे का करावे आणि ते खरे आहे ते सत्य आहे आपल्याला काय करायला हवे तर जास्तीत जास्त प्रमाणात प्रिपेअरनेस प्रमोट करायला हवा जास्तीत जास्त लोकांना एनक्रेज करायला हवे केवळ एका माणसाने हेल्मेट घालने पुरेसे नाही म्हणूनच स्मॉल स्मॉल गोष्टी घडून येण्यासाठी खूप मोठे एफर्ट लागतात आपल्या अवतीभवती बऱ्याच प्रमाणात स्मॉल गोष्टी असतात उदाहरणार्थ ईन्शुरन्स रेन वॉटर हार्वेस्टिंग बऱ्याच प्रकारच्या स्मॉल टेक्नॉलॉजी इत्यादी आपण लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात प्रमोट करायला हवे जास्तीत जास्त लोकांना स्मॉल टेक्नॉलॉजी इंस्टॉल आणि ऍडॉप्ट करण्यासाठी एनक्रेज करायला हवे तसे पाहिले तर् या गोष्टी स्मॉल आहेत परंतु मोठे चॅलेंज आहे आपण लोकल गव्हर्न्मेंट साठी काय करू शकतो नगर पालिका प्राधिकरण लोकांना सांगतात की तुम्हाला एखाद्या विशिष्ट वेळेस जागा रिकाम्या करा किंवा आपण आपला सॉलिड वेस्ट व्यवस्थापित करावा लागतो आपणास पोट कायदे तयार करावे लागतात आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला अन्न साठवावे लागते आपल्याला सर्व्हायव्हल किट किंवा त्यासारखेच कॅन्टीजन्सी किट तयार ठेवावे लागते आता ही प्रक्रिया लोकल गव्हर्न्मेंट लोकांना डिजास्टर प्रिपेअरनेस टेक्नॉलॉजी इंस्टॉल करून रिस्क कमी करण्यासाठी सांगत आहेत

आपल्याला माहिती आहेच की याला सिंपल रिस्क कम्युनिकेशन प्रोसेस म्हणतात परंतु ते नेहमी सोपे नसते कवेंशनल रिस्क प्रिपरेशन मेकॅनिझम किंवा सिस्टीम मध्ये लोकांना केवळ इन्फॉर्मेशन देणे पुरेसे समजले जाते इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये जागा रिकामी करण्यासाठी सांगितले जाते परंतु तितके पुरेसे करत नाही विविध क्षेत्रातील लोकांच्या रिसर्च वरून असे लक्षात आले आहे की भरपूर पैसे टाकल्या नंतर बरेच प्रकल्प चालवून देखील बराच वेळ खर्च करून देखील लोक डिजास्टर विरुद्ध प्रिप्रेशन करण्यासाठी तयार होत नाही त्यांची प्रवृत्ती एलुसिव्ह आहे ती खरोखरच कमी आहे लोकं खरंच का प्रिप्रेशन करत नाही याठिकाणी आपण एक एक उदाहरण पाहू तुम्हाला जे रिस्की वाटत असेल ते लोकांना कदाचित रिस्की वाटणार नाही वर चित्रात दाखवल्या प्रमाणे मी बऱ्याच वेळा सांगितले आहे की बोटीच्या दुसऱ्या बाजूला बसलेला माणूस स्वतःला रिस्क आहे असे समजत नाही कारण बोट बुडत असताना देखील तो दुसऱ्या बाजूला बसून स्वतः मरणार नाही असा विचार करतो कदाचित अशी एखादी व्यक्ती ज्याला हे विचारत आहे की आपल्या छत्रीतील 40 भाग का लपविला गेला आहे तो म्हणाला मला 40 पाऊस पडण्याची शक्यता आहे असा एक इमर्जन्सी मेसेज आला आहे त्या माणसाने इमर्जन्सी मेसेज अशा पद्धतीने इंटरप्रिटेशन केले लोक कशाप्रकारे इंटरप्रिटेशन करतात कशाप्रकारे पेरसईव्ह करतात इतर लोकांना कसे समजतात हे बदलत जाते प्रिप्रेशन बद्दल लोकांचे डिफरंट ओरिएंटेशन आहे भिन्न अभिमुखता नाही लोक ठीक विचार करतात मला डिजास्टर बद्दल माहिती आहे मला माझा परिसर चांगल्या प्रकारे माहित आहे जेव्हा पूर येईल जेव्हा त्सुनामी येईल मी सहज पळून जाऊ शकेन मला कमी लेखू नका वास्तविक लोक त्यांचे नॉलेज ओहर इस्टिमेट करतात ते सर्व जाणतात किंवा लोक इस्टिमेट करतात की ते पुरेसे तयार आहेत पूर आला तरी भूकंप आला तरी मी सुरक्षित राहू शकेल मी इतके व्हलनेरलॅबल नाही मी पुरेसे प्रिप्रेर आहे माझे घर चांगले तीन मजली आहे कोणताही पूर मला प्रभावित करु शकत नाही बऱ्याच वेळा लोक अशा प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी ही इतरांची आहे असा विचार करतात पुरा साठी म्युनिसिपल अथोरिटी ला जबाबदार किंवा दोशी ठरवले जाते त्यांना वाटते पूर म्हणजे लोकल गव्हर्मेंट चा इशू आहे मी स्वतःला पुराच्या रिस्क पासून वाचवणे ही माझी ड्युटी नाही मला प्रोटेक्ट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ड्युटी लोकल गव्हर्मेंट ची आहे याव्यतिरिक्त इतरही ही बरेच फॅक्टर आहेत ज्यामुळे लोकांची रिस्क अवेअरनेस किंवा रिस्क पर्सेप्शन कमी होते आणि प्रीपेरनेस कमी पडतो वर पिक्चर मध्ये दाखविल्याप्रमाणे आपण काही डेटा पाहू शकतो ऍक्च्युली आपण जास्त पैसा प्रिवेशन आणि प्रीपेडनेस वर इन्व्हेस्ट करायला हवा पण तुम्ही सध्याची परिस्थिती पाहता नेमके विरुद्ध घडत आहे आपण जास्त पैसा इमर्जन्सी रिस्पॉन्स करण्यावर खर्च करत आहोत तर कमी पैसा प्रिवेशन आणि प्रीपेडनेस वर खर्च करत आहोत आपल्याला काहीतरी योग्य करायला हवे आपण ते करत नाही डिजास्टर प्रीपेडनेस प्रमोशन करणे पुरेसे नाही कारण लोक जास्तीत जास्त पैसा डिजास्टर रिलीफ साठी खर्च करताना दिसतात परंतु लोक प्रीपेडनेस साठी पैसा खर्च करण्यास तयार नाही त्यामुळे गव्हर्न्मेंट देखील प्रीपेडनेस साठी पैसा खर्च करण्यास कमी पडत आहे लोकं त्यासाठी पुरेसे मोटिवेटेड नाही इतके नाहीतर डेव्हलपिंग कंट्री मध्ये प्रो ऍक्टिव्ह रिस्क फायनान्सिंग कमी प्रमाणात वापरले जाते याचा अर्थ असा दाखविला जातो की आपल्याकडे प्रिडिजास्टर फायनान्सिंग खूप कमी आहे लोकल गव्हर्मेंट किंवा डेव्हलपिंग कंट्री चे नॅशनल गव्हर्मेंट खूप कमी प्रमाणावर पैसा खर्च करत आहे खरंतर इमर्जन्सी इक्वेशन मध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतो कम्युनिटी डिझास्टर प्रीपेडनेस वाढविणे आवश्यक आहे परंतु असे होताना दिसत नाही लोकांना डिजास्टर विरुद्ध प्रिपेअर करणे एनकरेज करणे डिफिकल्ट आणि चॅलेंज आहे लोकल गव्हर्मेंट पुढे अशा प्रकारच्या रिस्क कम्युनिकेशन असतात आपण त्या कशाप्रकारे मॅनेज करू शकतो आता एक सिच्युएशन इमॅजिन करा पूर येत आहे आणि लोकल गव्हर्न्मेंट लोकांना पूर येत आहे असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही आणि तुमची फॅमिली रिस्क वर आहात कृपया जागा रिकामी करा रिस्क घेऊ नका आणि सुरक्षित जागेवर तुम्हाला जावे लागेल अशा प्रकारचा मेसेज लोकां पर्यंत न्युज पेपर मास मीडिया म्हणजेच टीव्ही रेडिओ इंटरनेट यांच्या माध्यमातून दिला जातो पण काही लोक त्याबद्दल काळजी करत नाही असा मेसेज कडे लक्ष देत नाही असे लोक रिस्क वर असतात वर चित्रात दाखवल्याप्रमाणे पूर येत असतानादेखील एक माणूस न्युज पेपर वाचण्याचा आनंद घेत आहे तो सभोवतालच्या घडामोडींची काळजी करत नाही असा प्रकार खरोखर चॅलेंज नाही का असा प्रकार कॉमन सीनारिओ असतो असा प्रकार एक्स्ट्रा ऑर्डिनरी सीनारिओ नसतो लोकांना जेव्हा सांगितले जाते तेव्हा ते ऐकत नाही योग्य काम करत नाही लोकांना प्रिपेर करणे जागा रिकामी करणे याबद्दल वेळोवेळी सांगितले जाते जेव्हा परिस्थिती अशा माणसांच्या लक्षात येते तेव्हा हा ते 50 किलोमीटर नव्हे तर केवळ 50 सेंटीमीटर दूर असतात त्यांना अटेंड करता येत नाही त्यांचा एरिया अनअटेंडेंट राहतो ते खूप खूप मोठे चॅलेंज असते लोकांना काय वाटते की त्यांचे नॉलेज धोकादायक आहे काय कधीकधी अचानक कधीकधी ते सहमत असतात की ठीक आहे आपल्यास रिस्क आहे परंतु बर्याच वेळा ते सहमत नसतात हे अत्यंत अनिश्चित आहे त्यांच्या खरेच लक्षात आले की त्यांना रिस्क आहे तर काय करावे लागेल काहीवेळा सहमती असते लोक सहमत असता की ठीक आहे मी जागा रिकामी केल्यास मी स्वत ला पूरपासून वाचवू शकतो मी मीटिगेशन करू शकतो डिजास्टर रिस्क कमी करू शकतो परंतु कधीकधी लोक मीटिगेशन मेजर्स स्वतःच करतात उदाहरणार्थ ते कार्य करेल हे माझ्यासाठी कार्य करेल का रिस्क म्हणजे काय आहे आणि ती कशी सोडविली जाऊ शकते याबद्दल कन्सेंट नेहमीच आव्हान असते रिस्क पर्सेप्शन बद्दल नेहमीच काही प्रश्न असतात रिस्क म्हणजे काय रिस्क कुणाला आहे रिस्क का आहे रिस्क किती एक्सटेंड पर्यंत आहे त्याच प्रमाणे प्रीपेडनेस च्या दृष्टीने कामाचे प्रायोरिटी काय आहे मला काय करायला हवे इफेक्टिव काय आहे केलेले काम पडेल का रिस्क कमी करण्यासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी कार्यस्थान खाली आणणे योग्य आहे का कार्यरत होईल का काम कोण करेल समजा मी म्हटले की रेन वॉटर हार्वेस्टिंग करावी तेव्हा ते काम करण्याचे माझी रेस्पोंसिबिलिटी आहे का गव्हर्मेंट ते काम करेन कशा प्रकारचे काम करण्याचे रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेईल या कामासाठी किती वेळ लागू शकेल इत्यादी प्रश्न असतात अशा प्रकारचे डिझास्टर प्रीपेडनेस प्रमोट करताना येणारे कॉमन प्रश्न आहेत येथे एक महत्त्वपूर्ण डेटा आहे रिस्क म्हणजे काय लोक रिस्क का मानत नाहीत ब्रिटन रॉयल सोसायटी आहे त्यांनी 1982 मध्ये रिस्क असेसमेंट वर आधारित व्हाइट पुस्तक प्रकाशित केले आणि 1983 मध्ये ते पुन्हा रिवाईज केले

त्यांनी अॅक्च्युअली जगप्रसिद्ध प्रोफेसर आणि सायंटिस्ट यांना इस्टिमेट काढून रिस्क म्हणजे काय हे विचारण्याचा प्रयत्न केला परंतु अतिशय मजेदार गोष्ट सांगायची आहे की जेव्हा सोसायटीने व्हाईट पेपर प्रकाशित करतात तेव्हा ते सांगत असतात की सोसायटीला हे अस्वीकरण माहित आहे की हा अहवाल हा सोसायटीचा अहवाल नाही व्यक्त केलेले मत एकट्या लेखकांचे विचार आहेत म्हणून या ठिकाणी मी रेस्पोंसिबिलिटी घेत नाही रिस्क बद्दल सोसायटी म्हणते की एकत्रित व्ह्यूज नाहीत या सर्व गोष्टी तुम्हाला रिस्क म्हणजे काय याबद्दल सांगण्याच्या नाही परंतु डिबेट करण्यासाठी फोरम आहे असे काय घडले जगप्रसिद्ध प्रोफेसर रिसर्चर यांना बोलावून देखील ते आम्ही रेस्पोंसिबिलिटी घेणार नाही असे का म्हणतात अशा प्रकारचे डिस्क्लेमर का आहे एक्सपर्ट आणि सायंटिस्ट यांना बोलून देखील रिस्क याबद्दल मतभेद चालूच आहेत तर अॅक्च्युअल रिस्क म्हणजे सायंटिस्ट म्हणत आहोत की आपण प्रत्यक्षात एक अॅक्च्युअल रिस्क आहे ते काय आहे तर असे आम्ही म्हणत आहोत की 2 प्रकारचा रिस्क आहेत एक म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिस्क त्याला सायंटिफिक रिस्क असेही ही म्हणतात दुसरी एक रिस्क म्हणजे परसिव्हिड रिस्क सायंटिफिक एस्टिमेशन द्वारे उद्भवणाऱ्या रिस्कला ऑब्जेक्टिव्ह रिस्क म्हटले जाते ऑब्जेक्टिव्ह रिस्क सायंटिफिक रुल रेग्युलेशन आणि लॉ फॉलो करते परसिव्हिड रिस्क म्हणजे कॉमन लोक किंवा ले मॅन ज्या पद्धतीने भविष्यातील इव्हेंट परसिव्ह किंवा ऍंटीसिपेट करतात जनरली रिस्क म्हणजे आपल्याला माहिती आहेत की एखादा ऍडव्हर्से इव्हेंट पर्टिक्युलर वेळात येण्याची प्रोबॅबिलिटी पर्टिक्युलर वेळात प्रोबॅबिलिटी क्वेश्चन येऊन असलेली सिच्युएशन आणि त्याचे कॉनसिक्वेन्स चॅलेंज करू शकतो त्याला इव्हेंट प्रोबॅबिलिटी म्हणतात रिस्क कशी डिटरमाईन्स करावी साधारणपणे कोणत्याही प्रकारची रिस्क न्यूमरिकल मेजर्स द्वारे डिटरमाईन्स केली जाते उदाहरणार्थ पुरामुळे डॉलर किंवा रुपया इतक्या किंमतीची नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केल्याप्रमाणे किंवा भूकंपामुळे उत्पादकतेचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे हे आम्ही नेहमीच आकड्यात व्यक्त करतो उदाहरणार्थ 5 अब्ज 20 अब्ज 200 अब्ज किंवा 50 लोक मरण पावले 100 लोक असे मरण पावले प्रोबॅबिलिटी आणि मॅग्नेटयुड नेहमी ऍडव्हर्से इव्हेंट असतात आपण रिस्क एस्टीमेट पाहू प्रोग्रेस करताना आपल्याला एस्टीमेट रिवाईज करावे लागतात याठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट क्लियर आहे ती म्हणजे आपल्याला डेटा हवा असतो डेटा शिवाय काहीही करता येणे शक्य नाही जेवढा जास्त डेटा असेल तेवढे फाईन ट्यूनीग एस्टिमेशन करता येतात परंतु सायंटिस्ट म्हणतात तुम्हाला केवळ डेटा हवा असतो त्यामुळे प्रोसेस सिम्पल होते परंतु त्यासोबत सब्जेक्टिव्ह रिस्क पर्सेप्शन लक्षात असू देणे साधारण लोक त्याबद्दल काय विचार करतात साधारण पणे लोक डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट मध्ये अशाप्रकारचा एलिमेंट इंनकॉर्पोरेट करत नाही सायंटिफिक दृष्टीने गॅप कमी करणे रिस्क मॅनेज मॅनेजमेंट साठी खूप महत्त्वाचे आहे गॅप कसा कमी करावा लोक गॅप कमी करण्यासाठी काय विचार करतात याबद्दल पाहू आपल्याला लोकांना सायंटिफिकली समजावून सांगावे लागेल आणि ते ज्याप्रकारे विचार करतात ते बरोबर नसते उदाहरणार्थ तुम्ही स्मोकिंग करत असाल तर तुम्हाला रिस्क आहे असे करत असताना तुम्हाला वाटत नसले तरी तुमच्या शरीराला निकोटीन हवे असते म्हणूनच तुम्ही स्मोकिंग करत असाल तर तुम्हाला क्लियरलि रिस्क आहे किंवा कदाचित आपण या एखाद्या माणसासारखा तेजस्वी हिरो होऊ इच्छित असाल तर तुम्हाला रिस्क आहे जर आपण ते उच्च किंवा कोणत्याही उंच ठिकाणी काम करत असाल तर आपणास धोका आहे आपला विश्वास आहे किंवा नाही हे फक्त आपल्या पर्सेप्शनवर अवलंबून आहे परंतु सायंटिफिकली आम्ही सांगू शकतो की तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट बांधला नाही तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे आता प्रश्न असा आहे यात मजा आहे किंवा डेंजर आहे तुम्ही घाबरताय का तरुण लोकांसाठी तो मजेशीर प्रकार असेल मात्र म्हाताऱ्या लोकांसाठी डेंजर प्रकार असेल म्हणून तरुण आणि सीनियर सिटीजन यांच्यासाठी मजा किंवा डेंजर याबद्दलचे पर्सेप्शन प्रोबॅबिलिटी महत्त्वाची ठरते आता आता प्रश्न पडतो की रिस्क खरोखरच मेजर करता येते का मोजता येते का लॉर्ड केल्विन नावाचा पर्सन आहे तो असे सांगत आहे की एक्सीट असलेले काहीही काही प्रमाणात एक्सीट आहे आणि म्हणूनच मोजले जाऊ शकते जर 5 लोक असतील तर आपण 5 लोक म्हणू शकतो ते एक्सीट आहे जे काही अस्तित्वात आहे जे काही प्रमाणात एक्सीट आहे एक ग्लास पाणी आम्ही ते सांगू शकतो फक्त आपल्याला रियल अॅक्च्युअल आणि मेजर करता येण्यासारख्या रिस्क मध्ये फरक करता यायला हवा कारण मेजररेबल रिस्क सायंटिफिक रुल आणि स्टॅटिस्टिक लॉ पाळतात स्टॅटिस्टिकली एखाद्या ठिकाणी किती रिस्क आहे ते आपण सांगू शकतो सब्जेक्टिव रिस्क नॉन एक्सपर्ट लोकांकडून पाहिली जाते त्याला कल्चरल रिस्क म्हणतात तो तुमचा सायंटिफिक प्रॉब्लेम असतो आता ब्रिटनचे ट्रांसपोर्टेशन डिपार्टमेंट म्हणत आहे की ते रिस्क मेजर करू शकतात एखाद्या रोडवर पर्टिक्युलर वेळेत किती लोक मरत आहेत किती लोक जखमी होत आहेत त्यांच्या मदतीने रिस्क मेजर करण सोपे आहे एक्सीडेंट मुळे होणारे कॉर्नसिक्वेन्सएस यांच्या मदतीने लोकांना किती प्रमाणात रिस्क आहे ते सांगणे सोपे होते तसेच हा वास्तविक धोका आहे कारण जर तुम्हाला उज्ज्वल व्हायचे असेल तर तुम्ही काहीच हरकत नाही पण त्याचा परिणाम आहे जर आपण ते केल्यास जर आपला यावर विश्वास नसेल तर आपला पर्सनल प्रॉब्लेम आहे परंतु सायंटिफिकली आम्हाला हे माहित आहे की हा रस्ता धोकादायक आहे आपण असे करू नये आपणास धोका आहे सुरक्षित आणि असुरक्षित रस्ता त्यांच्या मते अगदी स्पष्ट आहे जसे की जर डाव्या हाताला आलेल्या चित्रात अपघात नसल्यामुळे तो रस्ता सुरक्षित आहे दुसऱ्या चित्रात असलेला रस्ता असुरक्षित असेल कारण आपल्याला दिसेल की एखादा अपघात झालेला आहे आपण खरोखरच रिस्क मेजर करू शकतो का तो खूप मोठा प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्ह रिस्क आणि परसिव्हिड रिस्क मधील चॅलेंज कंटिन्यू राहणार आहे आपल्या पुढच्या लेक्चर सीरिजमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह रिस्क आणि सब्जेक्टिव्ह रिस्क मध्ये आपण कसे केव्हा किती प्रमाणात फरक करू शकतो आणि आपण ते खरोखरच करू शकतो आणि यामुळे आणि कोणत्या प्रीपेडनेस परिणाम होईल याबद्दल चर्चा करू Thank you very much धन्यवाद मी तूमचा आभारी आहे